नमस्कार तर मागील वर्गात आपण सोर्स फ्री RC सर्किट प्रतिसादाबद्दल चर्चा केली या वर्गात आपण RL सर्किटबद्दल चर्चा करूया आणि विशेषतः जेव्हा सोर्स उपलब्ध नसतो तेव्हा सर्किट कसा प्रतिसाद देईल हे आपण पाहूया तर आता आपण या आठवड्याचे दुसरे व्याख्यान सुरू करूया आपण आता सोर्स फ्री RL सर्किटबद्दल चर्चा करू आपण आजच्या चर्चेसाठी ज्या RL सर्किटचा विचार करतोय ते RL सर्किट आपण असे म्हणू शकता की L समांतर जोडलेले आहे किंवा आपण असे म्हणू शकता की घटक लूप मध्ये एका रांगेत जोडलेले आहेत तर आता विशिष्ट सर्किट विश्लेषणाचे उद्दीष्ट आहे की आपण इंडक्टर मधून वाहणारा करंट शोधण्याचा प्रयत्न करूया येथे आपण प्रतिसाद म्हणून इंडक्टर करंट निवडले आहे कारण आपल्याला माहित आहे की इंडक्टरद्वारे करंट त्वरित बदलू शकत नाही तर जेथे आपल्या RC सर्किट प्रमाणेच कॅपेसिटर व्होल्टेज अचानक बदलू शकत नाही त्याच प्रकारे येथे इंडक्टर करंट त्वरित बदलू शकत नाही आता आपण असे समजू या की टाईम t बरोबर 0 वर इंडक्टर करंट I0 आहे तर आपण सर्किटचे विश्लेषण करूया इंडक्टरमध्ये साठवलेली सुरुवातीची एनर्जी आहे आता या विशिष्ट लूपच्या भोवती KVL लागू केल्यास ते दिसेल येथे आणि तर आपण सहज लिहू शकतो या इक्वेशन मध्ये आपण जसे RC सर्किटच्या बाबतीत केले तसे सोडविण्यासाठी इंटिग्रेशन तंत्र वापरू शकता म्हणून आपल्याला मिळेल इंटिग्रेट करीत आहोत आपल्याला मिळेल तर जेव्हा आपण RC सर्किटचे विश्लेषण करीत होतो तेव्हा आपण जसे गृहित धरले होते त्यासारखेच असे समजू या की कॉन्स्टंट आहे सुरुवातीची व्हॅल्यू जे आपण टाईम t बरोबर 0 वर I असे मानतो ते I0 आहे म्हणून वरील इक्वेशन मध्ये लिहिले जाऊ शकते जर आपण त्याची तुलना RC सर्किटशी केली तर तिथे आपण ची गणना केली येथे करंट फंक्शन एक्सपोनेन्शियली क्षय होणार आहे जेणेकरून त्याची सुरूवात I0 च्या सुरुवातीच्या व्हॅल्यू पासून होईल आणि नंतर फंक्शनने ते क्षय होईल जर तुम्हाला विशेषतः हा आकडा दिसत असेल तर तुम्हाला दिसून येईल की हे t बरोबर T च्या सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या 36 8 होईल T म्हणजे काय आपण RC सर्किटशी सहसंबंध पाहील्यास T हा टाईम कॉन्स्टंट होता येथे देखील T हे टाईम कॉन्स्टंट याशिवाय काही नाही परंतु T ची व्हॅल्यू असेल जर आपण याची तुलना I0 e-tT बरोबर केली तर तुम्ही सहज म्हणू शकता T LR शिवाय काही नाही तर आपल्याला τ मिळाले आहे जो आपल्या टाईम कॉन्स्टंट RL सर्किटसाठी LR शिवाय काहीच नाही L आणि R च्या स्वरूपात लिहिण्याऐवजी करंट I असे लिहिले जाऊ शकते म्हणूनच रेसिस्टर चे व्होल्टेज काय असेल रेसिस्टरचे व्होल्टेज असेल आता रेसिस्टरद्वारे वापरलेली इन्स्टँटेनिअस पावर P असेल t टाईम पर्यंत रेसिस्टरद्वारे एबसॉर्ब्ड एनर्जी आहे या इक्वेशन मध्ये t इन्फानाइट टाईम पर्यंत आणि हेच आपण गृहित धरतो की सुरुवातीची व्हॅल्यू इंडक्टरमध्ये संग्रहित आहे म्हणजे याचा अर्थ असा की सुरुवातीची एनर्जी जी काही इंडक्टर मध्ये संग्रहित होती ती अखेरीस रेसिस्टरमध्ये नष्ट होते आता टाईम कॉन्स्टंट या विषयी काही महत्त्वाची तथ्ये पाहूया सर्किटचा टाईम कॉन्स्टंट हा कमी असेल तर सर्किटची प्रतिक्रियेचा क्षय वेगवान होईल तर RL सर्किटमध्ये देखील लहान टाईम कॉन्स्टंट म्हणजे प्रतिक्रियेच्या क्षयतेचा वेग हा RC सर्किटच्या बाबतीत जे आपण पाहिले त्यासारखेच आहे टाईम कॉन्स्टंट जेवढा अधिक प्रतिसादाच्या क्षयतेचे दर हळू असेल आता कोणत्याही दराने प्रतिसाद 5 पट टाईम च्या कॉन्स्टंट नंतर त्याच्या सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी होतो RC सर्किटच्या बाबतीतही तेच पाहिले जेव्हा वेळ 5 T असतो म्हणजे व्हॅल्यू 5 पट टाईम कॉन्स्टंट असते व्होल्टेजचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा कमी राहिल तर येथे RL सर्किटच्या बाबतीत प्रतिसाद क्षीण होईल म्हणजेच इंडक्टरद्वारे वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू 5 पट टाईम कॉन्स्टंट च्या मूळ व्हॅल्यूच्या 1 पेक्षा कमी होईल आता सोर्स फ्री RL सर्किटवर काम करत असताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्किट सोडवायचे आहे पहिले आपल्याला सुरुवातीचे करंट शोधणे आवश्यक आहे जे इंडक्टरद्वारे वाहते नंतर सर्किटचा टाईम कॉन्स्टंट T शोधणे आणि नंतर तिसरे म्हणजे जेव्हा सर्किटमध्ये एकच इंडक्टर असेल आणि तेथे बरेच रेसिस्टर जोडलेले असतील किंवा काही डिपेंडंट सोर्स देखील असू शकतील तेथे सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी थेवेनिन इक्विव्हॅलेंट एक चांगला पर्याय असेल तर आपण एक साधा RL सर्किट तयार करण्यासाठी इंडक्टरच्या टर्मिनल वर थेवेनिन इक्विव्हॅलेंट वापरु किंवा जेव्हा अनेक इंडक्टर्स एकच इक्विव्हॅलेंट इंडक्टर तयार करण्यासाठी एकत्र होतात तेव्हा आपण थेविनिन प्रमेय वापरू शकतो तर सारांशात असे म्हणू शकतो की जर आपल्याकडे अनेक इंडक्टर्स आणि रेसिस्टर असणारे सर्किट असेल तर आपण सर्किट सुलभ करण्यासाठी थेवेनिन प्रमेय वापरू शकतो आणि सर्किटचा प्रतिसाद शोधू शकतो आता एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपण संकल्पना स्पष्ट करू आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे एक सर्किट आहे येथे 0 5 हेनरी चा एक इंडक्टर काही करंट i वाहून नेतो जो 2 ओहम रेसिस्टरच्या समांतर आहे ज्याच्यात करंट ix वाहत आहे आणि नंतर आपल्याकडे इंडक्टर आणि रेसिस्टरच्या समांतर संयोजनासह एका रांगेत 4 ओहम आहे आणि जे एका डिपेंडंट व्होल्टेज सोर्सा सह एका रांगेत जोडलेले आहेत ज्याचा करंट घटक सर्किटमध्ये दिलेली व्होल्टेज सोर्स व्हॅल्यू 3 i असल्यास करंट घटक इंडक्टरद्वारे वाहणाऱ्या करंट प्रवाहावर अवलंबून असतो येथे सुरुवातीचे t बरोबर 0 वर व्हॅल्यू I दिलेली आहे ते 10 अँपिअर आहे आपल्याला टाईम t साठी I ची इंडक्टरद्वारे व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे तर 2 ओहम रेसिस्टरद्वारे वाहत असलेल्या करंट I ची व्हॅल्यू शोधा

आता येथे आपल्यासमोर ही समस्या सोडवण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आपण इंडक्टर टर्मिनलचे इक्विव्हॅलेंट रेसिस्टन्स मिळवू शकतो किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपण किर्चॉफ्स Kirchhoff's व्होल्टेज लॉ चा वापर करून शून्यापासून सुरुवात करू शकतो म्हणूनच जेव्हा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेसिस्टर शोधायचा असतो तेव्हा आपण थेव्हिनिन्स प्रमेय वापरू शकतो आणि इक्विव्हॅलेंट रेसिस्टर शोधण्यासाठी सर्किट सुलभ करू शकतो नंतर दुसरे म्हणजे जेव्हा आपल्याकडे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स असतो तेव्हा आपण किर्चहॉफ व्होल्टेज लॉ देखील वापरु शकतो आणि सर्किट सुलभ करू शकतो जसे आपण मेश विश्लेषणाच्या बाबतीत करतो म्हणून आपण ज्या सोडवण्याची पद्धतीने व्हॅल्यू काढतो ते त्याच राहतील परंतु पहिले इंडक्टर करंट मिळविणे नेहमीच चांगले आता पहिल्या पध्दतीत इंडक्टर टर्मिनल्सवर इक्विव्हॅलेंट रेसिस्टर थेवेनिन रेझिस्टन्स सारखाच आहे आता आपल्याकडे सर्किटमध्ये डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे आपण काय करू शकतो आपण एक व्होल्टेज सोर्स वापरू आणि असे म्हणू की त्या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू 1 व्होल्ट आहे पुढच्या स्लाइड मध्ये AB इंडक्टर टर्मिनल दाखवलेला आहे तर आपण काय केले आपण टर्मिनल AB मधून इंडक्टर काढून टाकले आहे आणि आता 1 व्होल्टच्या समान व्होल्टेज सोर्स जोडला आहे आपल्याकडे सर्किटमध्ये दोन मेश आहेत आता असे समजून की करंट i1 आणि i2 हे या दिशेने वाहत आहेत त्यांची दिशा ही सारखीच आहे तर या प्रकरणात दोन्ही मेशसाठी KVL इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करूया आपण लिहू शकता आता दुसऱ्या लूपसाठी आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो तर आता डिपेंडंट करंट सोर्सची व्हॅल्यू असेल हे सोडवताना आपल्याला मिळाले आहे आता आपल्याकडे i1 आणि i2 ची दोन इक्वेशन आहेत जर आपण सोडवले तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते आता च्या दिशेच्या विरुद्ध आहे जी 1 व्होल्ट व्होल्टेज सोर्सद्वारे वाहणार्या करंटची व्हॅल्यू आहे तर ची व्हॅल्यू आपल्याला अँपिअर मिळेल आता R इक्विव्हॅलेंट हे थेवेनिन रेसिस्टन्स शिवाय काही नाही आणि त्याची व्हॅल्यू आहे ची व्हॅल्यू 1 व्होल्ट आहे आणि आपण नुकतेच 3 अँपिअर मोजले आहे आणि आपल्याला थेविनिन रेझिस्टन्स म्हणून 1 भागीला 3 ओहम मिळेल आता टाईम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू किती असेल टाईम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू L भागीला R इक्विव्हॅलेंट L ची व्हॅल्यू 0 5 हेनरी असे प्रश्नामध्ये दिले आहे तर आपण ती व्हॅल्यू ठेवू आणि आपण आत्ताच R इक्विव्हॅलेंट 1 भागीला 3 ओहम मोजला आहे तर T ची व्हॅल्यू 3 भागीला 2 सेकंद असेल ही व्हॅल्यू आपण करंटच्या मूळ इक्वेशन मध्ये ठेवू तर तिथे आहे आणि आपण आपल्यास मिळणाऱ्या इक्वेशन मध्ये T ची व्हॅल्यू ठेवली आहे सध्याचे करंट इंडक्टरद्वारे कोणत्याही t टाईम वाहत आहे आता आपण दुसरी पद्धत पाहू तर आपण सर्किटवर KVL लागू करतो जर तुम्ही KVL लागू केले तर तुम्ही इंडक्टर पुन्हा सर्किटवर ठेवता तर सर्किटमध्ये पुन्हा दोन मेश असतील तर त्या करंटची व्हॅल्यू i1 आणि i2 घेऊ वरील स्लाइड्स प्रमाणे गणना दाखवली आहे आणि आपल्याला पद्धत 1 प्रमाणेच उत्तर मिळेल म्हणूनच तुम्ही एकतर थेट सर्किटवर किर्चहॉफ व्होल्टेज लॉ चा वापर करा किंवा आपण थेवेनिन प्रमेय वापराल तर आपल्याला तोच परिणाम मिळेल आता आपल्याकडे i ची व्हॅल्यू मिळेल पुढील कार्य म्हणजे आपल्याला v ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे जे इंडक्टरच्या व्होल्टेज शिवाय काहीही नाही म्हणून इंडक्टरच्या व्होल्टेज म्हणजे L गुणीले di बाय dt आपण इंडक्टर L ची व्हॅल्यू ठेवू शकतो नंतर करंट ची सुरुवातीची व्हॅल्यू I शून्य कारण di बाय dt जेव्हा आपण डिफरंशिएट करतो तेव्हा तुम्हाला di बाय dt ची व्हॅल्यू मिळेल तर हे होईल 0 5 गुणिले I शून्य गुणिले वजा 2 भागीला 3 जे येथून येत आहे गुणिले e ला पावर वजा 2t भागीला 3 होईल तर तुम्हाला व्होल्टेज V ची व्हॅल्यू वजा 10 भागीला 3 गुणिले e ला पावर वजा 2t भागीला 3 व्होल्ट शिवाय काहीही नाही आता इंडक्टर आणि 2 ओहम रेसिस्टर समांतर असल्यामुळे याचा अर्थ असा आहे की जे काही इंडक्टरचे व्होल्टेज येत आहे तेच 2 ओहम रेसिस्टरचे देखील येणारे व्होल्टेज आहे तर आपण करंटची व्हॅल्यू काढू शकतो

यामध्ये आपण थेवेनिन इक्विव्हॅलेंट किंवा मेशची विश्लेषण पद्धत वापरू शकता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरुन आपल्याला शेवटी सारखेच उत्तर मिळेल म्हणून आपण आज आपल्या RL सर्किटच्या सत्राला येथे पूर्णविराम देऊ या विषयावरुन पुढील व्याख्यानात आपण विविध सोर्स विषयी चर्चा करू विशेषत ते सोर्स जे सर्किटच्या विश्लेषणासाठी आवश्यक असतात जर आपल्याला एखादे इलेक्ट्रिकल सर्किट दिसले तर आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्स लागू करतो जेव्हा आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्स लागू करता तेव्हा ते सर्किटवर अचानक लागू होतात तर आपल्याला सोर्सचा एक स्टेप प्रतिसाद मिळेल म्हणजे असा एक महत्वाचा सोर्स आहे ज्याचा आपण अभ्यास करू या शिवाय जेव्हा आपल्या कडे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सर्ज येत असतात तेव्हा आपल्याला सर्किटमध्ये आणखी एक प्रकारची पल्स मिळते त्याला पल्सचा प्रतिसाद म्हणतात म्हणून आपण हे देखील गणिताच्या सहाय्याने त्या विशिष्ट घटनेचे वर्णन कसे करतो हे पाहणार आहोत कारण या दोन आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या विश्लेषणासाठी आवश्यक आहेत जेणेकरुन आपण या दोघांना गणिताच्या संज्ञेत कसे प्रतिनिधित्व करू ते पाहूया आणि मग आपण त्या दोघांना वेगवेगळ्या RC आणि RL सर्किट्समध्ये लागू करू आणि आपण जेव्हा सर्किटमध्ये एकतर स्टेपर इम्पल्स प्रकारचा सोर्स लागू करू तेव्हा ते कसे वागतील ते पाहू धन्यवाद